या मॉड्युलमध्ये आपण इंडस्ट्रियल आय् ओ टी मधील काही की अनबलर्स आणि आपण आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेले बेसिक्स त्याबद्दल बोलणार आहोत परंतु आपल्याला हे की अनबलर्स थोड्या डिटेल मध्ये बघावे लागतील म्हणून आपण सेन्सिंग पासून सुरू करू सेन्सिंग बद्दल मी म्हणेल कि हा इंडस्ट्रियल आय् ओ टीच्या स्मार्ट एप्लिकेशन चा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर आपण सेन्सिंग पासून सुरु करु हे सेन्सर्स कसे काम करतात आणि या सेन्सिंग एलिमेंट चा ओव्हर ऑल स्मार्ट आय् ओ टी आणि इंडस्ट्रियल आय् ओ टी एप्लीकेशन यामध्ये उपयोग काय जर आपण आय् आय् ओ टी फीचर्स बद्दल रिकॅप केले तर आपल्याला असे कळेल की आपण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल मशीन्स कनेक्टेड मशीन्स वेगवेगळे सेन्सर असलेले डिव्हाइसेस आणि बरंच काही यामध्ये आय् आय् ओ टी बददल बोलतो सेंसर डिव्हाइसेस वेगवेगळ्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्टेड असतात तर मूलतः हे वेगवेगळे सेंसर डिव्हाइसेस एकमेकांशी जोडलेले असतात आणि ते मोबदल्यात हे वेगळे मशीन बनवतात

होस्ट मशीन्स एक दुसऱ्याशी जोडलेले असतात मूलतः हे स्मार्ट मशीन मोठ्या प्रमाणात डेटा प्रोडूस करतात ज्यांच्याकडे वेगवेगळे सेंसर असतात हा डेटा टिपीकली लोकली ऑफ साईट किंवा क्लाउड वर किंवा डेटा सेंटरमध्ये किंवा अशाच प्रकारच्या मशीनवर अनलाईज केला जातो आणि त्यातून काही इंटेलिजंट इन्फरन्स काढल्या जातात आणि त्याच्यावर अवलंबून असलेले काही अकचूएशन केले जातात तर मूलतः इथे आपण स्मार्ट मशीन स्मार्ट ऑब्जेक्ट आणि इतर याबद्दल बोलत आहोत तर हे स्मार्ट मशीन स्मार्ट असतात कारण ते स्वतःला ओळखू शकतात जर एखाद्या वेळी त्यामध्ये काही बिघाड झाला किंवा प्रोडक्शन लाईन मध्ये एखाद्या पॉइंटला काही बिघाड झाला आणि जर का तेथे काही मशीन डाऊन टाईम किंवा प्रोडक्शन डाऊन टाईम किंवा या सारखेच काहीतरी तर ह्या इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या स्मार्ट सिस्टीम आणि स्मार्ट मशीन्स ने स्वतः च सगळे डिटेक्ट केले पाहिजे आपण येथे सिस्टीम ची इफिसिएंसि इम्प्रू व करणे प्रॉडक्टिविटी हेल्थ सेफ्टी इत्यादीबद्दल बोलत आहोत तर हे सगळं कसे होते ऑटोनॉमसली ऑटोमॅटिकली मूलतः या गोष्टी डिटेक्ट होतात एखादी मशनरी असो किंवा मशीनचा एखादा पार्ट डिफेक्टिव्ह असो किंवा कशा सोबतही काहीही चुकी चे झाले तर प्रत्येक गोष्ट ही तिची स्वतःच डिटेक्ट झाली पाहिजे हे कसे शक्य होते तर हे पॉसिबल करण्यामागचा एलिमेंट हा सेन्सिंग एलिमेंट असतो तर आपल्याला हे सेन्सर्स आणखी खोलात जाऊन समजले पाहिजे आपण पुढे जाण्याआधी स्मार्ट सेंसिंग एलेमेंट्स च्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन चा आढावा घेतला पाहिजे मूलतः स्मार्ट सेंसरच आय् आय् ओ टी अप्लिकेशनमधील पावर सेक्टर युटिलिटी सेक्टर म्हणून स्मार्ट पावर किंवा युटिलिटी स्मार्ट लॉजिस्टिक आणि सप्लाय स्मार्ट कम्युनिकेशन स्मार्ट फॅक्टरी स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग स्मार्ट कार स्मार्ट रोबोटिक्स स्मार्ट सिटी स्मार्ट ग्रीड आणि सगळं चालवितात मूलतः हे स्मार्ट कॉम्पोनन्ट्स हे वेगवेगळ्या मशनरी डिव्हायसेस आणि सिस्टीम यातील स्मार्ट सेंसरच्या एम्बेड्डेड अस्तित्वामुळे असतात तर हा भाग आपल्याला डिटेलमध्ये समजून घेतला पाहिजे तर आपण आय आय ओ टी कडे होलिस्टिकली बघितले पाहिजे हे स्मार्ट सेंसिंग एलिमेंट स्मार्ट सेंसर मूलतः खूप तळाला असतात तर आपल्याकडे हे वेगवेगळे स्मार्ट सेंसर आणि अॅक्च्युएटअर अगदी खालच्या लेयर ला असतात हे सेन्सर्स मूलतः काय करतात तर ते सेन्स करतात आणि सेन्स केलेला डेटा डेटा सेंटर किंवा एखादा क्लाऊड किंवा तसेच काही याला पुढील अनलिसिस साठी पाठविला जातो तर हा सेन्स केलेला डेटा पुढे पाठवण्याच्या आधी एका प्रकारच्या गेटवे डिवाइस मधून पास केला जातो तर हे गेटवे डिवाइससे आहेत ज्याच्या तुन् डेटा पास होणार आहे आणि नंतर तो चार बॅकबोनं नेटवर्क आयपी नेटवर्क किंवा तसेच काही आणि फायनली डेटा सेंटरमध्ये जाईल जेथे त्यावर वेगवेगळे अनॅलिटिकस केले जातील आणि तो स्टोअर केला जाईल हे आहे सेंसिंग आणि अॅक्च्युएशन जे टीआय् आय् ओ आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग स्मार्ट फॅक्टरी या एप्लिकेशन्स चालवि न्या मागील सर्वात महत्वाचा भाग आहे तर हे सेन्सर्स इंडस्ट्रीमध्ये वापरण्या मागचे फायदे काय आहेत स्मार्ट सेन्सर्स मुळे आपण मशीनच्या वेगवेगळ्या पार्ट चे वेगवेगळ्या प्रोसेस चे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यांचे रियल टाईम ऑटोनॉमस मॉनिटरिंग करू शकतो हे सगळे आपण रियल टाईम करू शकतो दुसरा उपयोग म्हणजे मूलतः विसिबिलिटी वाढविणे मशीन स्टेटस चे विसिबिलिटी काय आहे आणि बरच काही विसिबिलिटी वाढवण्या वरील वेगवेगळ्या सेन्सरच्या मदतीने ऑपरेशन इफिसिएंशी इम्प्रोव्ह होईल आणि अशाच प्रकारे प्रॉडक्टविटी वाढेल क्वॉलिटी इम्प्रोव्ह होईल आणि इफिसिएंशी वाढेल ह्या वेगवेगळ्या सेन्सर च्या किंवा स्मार्टफोन्सच्या मदतीने सेफ्टी वाढविणे डाऊन टाईम मिनीमाईज करणे सिस्टीम फैलूअर चे प्रेडिक्शन आणि प्रेवेंशन वाढविणे रिमोट डायग्नोस्टिक या सगळ्या गोष्टी खूप इफिसिएंट पद्धतीने केल्या जाऊ शकतात चला तर एका स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मधील सेन्सिंग कडे आपण होलिस्टिकली बघुयात तर आपल्याकडे एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि त्यातील सेंसर कसे काम करतात हे बघायचं तर आपण एकानंतर एक अशा वेगवेगळ्या इलेमेंट पासून सुरू करू तर दाखविलेल्या फिगर मध्ये आपण असे म्हणू यात की हे स्मार्ट आहे हे सेंट्रल प्रोसेसिंग कंट्रोलिंग आणि स्टोरेज युनिट आहे तर आपणास म्हणूयात की हे सेंट्रल प्रोसेसिंग कंट्रोलिंग आणि स्टोरेज युनिट आहे जे की मूलतः सेंट्रल कंट्रोलर आहे आपण येथे प्रोसेसिंग करतो फक्त प्रोसेसिंग करत नाही तर स्टोरेज ही होते नंतर आपल्याकडे आहे रिमोट कंट्रोल युनिट हे एका कंट्रोल स्टेशन सारखे काम करते जेथून येथील सर्व प्रोडक्शन प्रोसेसेस मॉनिटर केल्या जाऊ शकतात तर हे आहे रिमोट कंट्रोल युनिट तर मूलतः हे ते जागा आहे जेथे कंट्रोलर किंवा यूजर कुठलेतरी बटन वापरून ते ऑन किंवा ऑफ करून प्रोसेस स्टार्ट करणार आहे तर हे रिमोट कंट्रोल युनिट आहे तर हे आपल्याकडे प्रोडक्शन युनिट आहे हे आपल्याकडे हे क्वॉलिटी टेस्टिंग युनिट आहे मूलतः प्रॉडक्शन नंतर चे वेगवेगळे मॅनिफॅक्चर केलेले पार्ट आपण असे म्हणू या की मॅनिफॅक्चर केलेले पार्ट किंवा मॅनिफॅक्चर केलेले प्रॉडक्ट्स् हे मेनीफॅक्चर केलेले प्रॉडक्ट्स् कन्वेयर बेल्ट वरून जाईल याची क्वॉलिटी टेस्टिंग येथे होईल आपण अशी कल्पना करूया की पुढे या पार्ट ची क्वॉलिटी टेस्टिंग होईल आणि ते पुढे जातील आणि शेवटी ते येथे येणार आहेत आणि आपण मग वेगवेगळ्या प्रॉडक्टसचे युनिट मोजणार आहोत हे सगळे येथे होणार आहे येथे अकाउंटिंग होईल आणि नंतर पॅकेजिंग होईल आपल्याकडे एक रोबोटिक आर्म आणि रोबोटिक डिवाइस आहे जे की आपल्याला पॅकेजिंग मध्ये मदत करते आणि शेवटी मॅन्युफॅक्चर केलेले युनिट बॉक्समध्ये जाते किंवा त्याचे पॅकेजिंग होते आणि ते ट्रान्सपोर्ट केले जाते तर या क्षणापासून पुढे स्मार्ट लॉजिस्टिक हे पिक्चर मध्ये येणार आहे तर आपण येथे काय केले हे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे वेगवेगळे कॉम्पोनन्ट्स बघितले आणि हे वेगवेगळे कॉम्पोनन्ट्स आहेत यात तुम्ही बघू शकता यांच्या सगळ्यांमध्ये वेगवेगळे सेन्सर युनिट आहेत आणि फक्त सेन्सिंग युनिटस नाही तर ते युनिटस एकमेकांशी बोलूसुद्धा शकतात हे इन्फॉर्मेशन ते सेन्स करू शकता आणि ते इन्फॉर्मेशन कुठेही पाठवू शकता आणि या केसमध्ये ही इन्फॉर्मेशन सेन्स केली जाते ही सगळी इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या युनिट्स कडून सेन्स केली जाऊन पाठविली जाते आणि ही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा सेंट्रल कंट्रोलर किंवा स्टोरेज युनिट येथे पाठविले जाते ही एक तर डायरेक्टली पाठविले जाते किंवा मल्टी हब कम्युनिकेशन च्या माध्यमातून पाठविले जाते जो इंटरमीडिएट नोड म्हणून काम करतो जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये हा सगळा डेटा वेगवेगळ्या पॉईंटवरून जमा करतो आणि आणि तो सेंट्रल प्रोसेसरला पाठवितो तर आपल्याकडे हे रिमोट स्विच ओन किंवा ऑफ असते जे मूलतः प्रोसेस स्टार्ट करते किंवा प्रोसेस संपवि ते आणि ते सेंट्रल कंट्रोलर कडून असते जेथे यूजर बसलेला असतो आणि आपण असे म्हणू या की तेथून ते चालू केले जाते तुम्ही प्रोसेस चालू करता एकदा ही प्रोसेस चालू झाली की डेटा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कडे पाठविला जातो आणि तो त्या फॅक्टरीमध्ये एक सिग्नल म्हणून पाठविला जातो प्रोडक्शन प्लांट मध्ये पाठविला जातो तर येथून प्रोडक्शन प्रोसेस स्टार्ट होते तर हे सगळे असे होते हा सेल्स केलेल्या डेटा पाठविला जातो आणि त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये स्टोअर केला जातो तर अशा पद्धतीने प्रोडक्शन सुरू होते मॅन्युफॅक्चरिंग सुरू होते आणि नंतर हे सगळे मॅन्युफॅक्चर केलेले युनिट्स केले जातात आणि पुढच्या प्रोसेसिंगसाठी कन्वेयर बेल्ट वर ठेवले जातात तर आता पुढील स्टेप म्हणजे क्वॉलिटी टेस्टिंग येथे मॅन्युफॅक्चर केले ल्या प्रॉडक्टची प्रत्येक युनिट ची क्वॉलिटी टेस्ट केली जाते तर हे युनिट क्वॉलिटी टेस्टिंग करते आणि नंतर हा डेटा येथून पुढे पाठविला जातो ह्या पर्टीकुलर सीनेरीओ मध्ये असे होते जसे तुम्ही या पॉइंटवरून बघू शकता की हा सेन्स केल्या जातो आणि पुढे पाठविला जातो हा इंटरमीडिएट हब अशाप्रकारचा डिवाइस म्हणून काम करतो जो की हा सगळा वेगवेगळा डेटा जमा करतो आणि एक तर तो त्याला इथेच पारशीली प्रोसेस करतो किंवा सगळ्याच डेटा सेंट्रल प्रोसेसर पाठवून देतो नंतर जात राहतात पॉईंट ला आल्यानंतर जेथे प्रोडक्शन केलेल्या नंबर ऑफ युनिट ची काउंटिंग होते युनिट जे फक्त प्रोड्यूस केलेले नाही तर टेस्टिंग केलेले आहेत आणि मोजलेले आहेत आणि नंतर हा डेटा परत सेन्स केला जातो आणि इंटरमीडिएट नोडला पाठविला जातो इंटरमीडिएट नोड या माहितीला परत पुढील प्रोसेसिंग साठी आणि स्टोरेज करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसर कडे पाठवतो प्रॉडक्ट पुढे जातो त्याचे पॅकेजिंग होते आणि ही माहिती परत डायरेक्टली पाठविले जाते तुम्ही इथे बघू शकता हा आपल्याला दाखवित आहे की ही माहिती डायरेक्टली सेंट्रल प्रोसेसर ला पाठविली आहे मागील उदाहरणांमध्ये हे सगळे युनिट बघितले जे त्या इंटरमीडिएट नोंडला पाठवीत होते आणि हा इंटरमीडिएट नोंड पुढे त्याला येथे सेंट्रल प्रोसेसर कडे पाठवत होता आणि येथे जेथे पॅकेजिंग युनिट आहे त्याच्याकडे जी काय माहिती ती असते ती डायरेक्टली सेंट्रल प्रोसेसरला पाठवली जाते आणि जसे मी तुम्हाला सांगत होतो की हे करण्यासाठी दोन पद्धती आहेत मूलतः एक पद्धत अशी की तुम्ही ते कुठल्यातरी इंटरमीडिएट नोंडला पाठवा आणि जो सेन्सिंग पॉईंट पासून खूप लांब नाही आणि तेच ह्या येथील उदाहरणात दाखविलेले आहे एकदा हे झाले की फायदा असा आहे की तुम्हाला सेन्स केलेल्या डेटाचा ताबडतोब प्रोसेसिंग च्या रूपामध्ये रिस्पॉन्स मिळतो पण इंटरमिजिएट नोंड खूप प्रोसेसिंग करण्यासाठी वेल इक्विपड नसतात ते व्हेरी हाय पावर कॉम्पिटिशनल डिव्हाइसेस नसतात तर ते अंशतः काही प्रोसेसिंग करू शकतात पण उरलेली सगळी माहिती ते सेंट्रल प्रोसेसर ला जसे की डेटा सेंटर किंवा क्लाऊड किंवा पुढच्या प्रोसेसिंगसाठी पाठवितात आणि ह्या केस मधील या उदाहरणात डेटा डायरेक्टली सेंट्रल प्रोसेसर ला पाठविण्याचा दुसरा उपाय होता आणि पॅकेजिंग युनिट हेच करत आहे तो डेटा इंटरमीडिएट नोंडला पाठविण्या ऐवजी डायरेक्ट सेंट्रल प्रोसेसर ला पाठवीत आहे आणि हा पण एक अल्टरनेटिव्ह आहे तर या दोन्ही गोष्टी करण्यामागचे फायदे आणि तोटे आहेत प्रॉडक्ट पुढे जाते हे झाल्यानंतर पॅकेज केलेले प्रॉडक्ट ऑटोमॅटिकली ट्रक्स मध्ये किंवा दुसऱ्या या कुठल्याही वाहनांमध्ये जे या प्रॉडक्ट ला पुढे घेऊन जाणार आहे त्यात लोड केले जाते ही माहिती सुद्धा सेंट्रल प्रोसेसर ला दिली जाते तर एकूणच सेन्सिंग कुठे झालेले आहे आणि नंतर कम्युनिकेशन कसे झाले आहे हे बाण मूलतः ते स्लाईडमध्ये दाखवीत आहेत तर सेन्सिंग ह्या वेगवेगळ्या सगळ्या पॉईंटवर झालेले आहे पण ग्रीन बाण तुम्हाला दाखवितात की हा सेन्स केलेला डेटा या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सेंट्रल प्रोसेसर कडे कसा फिरत आहे आणि हेच सगळे येथे दाखविलेले आहे तर आपण मागे जाऊन बघितले तर आपल्या लक्षात येईल की हे सेन्सिंग डिव्हायसेस खूपच महत्त्वाचे आहेत तर या सेन्सिंग डिव्हायसेस ला सेन्सर्स असतात जे खर् तर एलिमेंट असतात जे या एन्व्हायरमेंट मधील बद्लाला किंवा इतर काही गोष्टीं मधील बदलाला सेन्सिटिव्ह असतात तर हे सेन्सर्स सेंट्रल असतात नंतर आपण वेगवेगळे कॉम्पोनन्ट्स प्रोसेसर पावर मॅनेजमेंट युनिट जसे की बॅटरी किंवा कुठलेतरी एक प्रोसेसर आहे जो थोडीशी प्रोसेसिंग करेल आणि पुढे कम्युनिकेशन करेल हे वायरलेस कम्युनिकेशन मॉड्यूल असते पण हे गरजेचे नाही की ते वायरलेस असायला पाहिजे पण टिपिकली आय ओ टी मध्ये ते वायर लेस असते पण ते वायर्ड ही असू शकते किंवा ते वायर्ड आणि वायरलेस कम्युनिकेशन मिक्स असू शकते आपण या सेंसर कडे एकामागून एक बघूया तर पहिल्यांदा आपण टेंपरेचर सेन्सर पासुन सुरुवात करु तर इंडस्ट्रीमध्ये हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर वापरले जातात आणि टेंपरेचर सेन्सर हे खूप कॉमन आहे टेंपरेचर सेन्सर हे एखाद्या प्रॉडक्ट चा एखादा पार्ट जो मॅनिफॅक्चर केलेला आहे एखादे कंपाउंड कंपार्टमेंट फॅक्टरी मधील चेंबर यांचे टेंपरेचर हे एखाद्या थ्रेश होल्ड व्हॅल्यू पेक्षा कमी राहिले पाहिजे यासाठी गरजेची आहे तर टेम्परेचर मॉनिटरिंग हे खूप कॉमन आहे हे बऱ्याच स्मार्ट फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांट येथे खूप गरजेचे आहे तर आपल्याकडे येथे टेंपरेचर सेंसरचे एक उदाहरण आहे हा अँनालाँग प्रकारचा टेंपरेचर सेन्सर आहे तर आपल्याकडे अँनालाँग टेंपरेचर सेन्सर आहे आणि आपल्याकडे डिजिटल टेंपरेचर सेन्सर सुद्धा आहे हा प्रकार हे मॉडेल एल एम 35 हे अनालॉग टेंपरेचर सेन्सर आहे जे अँनालाँग होल्टेज जनरेट करते टेंपरेचर सेंसर इंडस्ट्री एप्लिकेशन्स मध्ये वापरले जाते जेथे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या डिवाइसेसचे टेंपरेचर मॉनिटर करते येथील एक्झाम्पल मध्ये हे LM35 काही आउटपुट होल्टेज उत्पादित करते काही आउटपुट होल्टेज जे सेल्सिअस टेम्परेचर ला लिनियर प्रपोशनल असते हे ये सेल्सिअस टेम्परेचर ला प्रपोशनल असते तर या केसमध्ये आपल्याकडे LM35 सेन्सर आहे ज्यात तीन वेगवेगळ्या पिन्स असतात एक होल्टेज VCC ADC हे अनालॉग टू डिजिटल कन्वर्जन साठी असते आणि नंतर आपल्याकडे ग्राउंड आहे तर चला येथे असलेल्या प्रत्येक कंपोनेंट बद्दल आपण बघू तर हे टेंपरेचर सेन्सरचे उदाहरण आहे हे LM35 नाही आपल्याकडे LM35 मॉडेल अवेलेबल नाही तर येते हे तुम्ही बघत असलेले टेंपरेचर सेन्सर आपण वापरत आहोत आणि मी तुम्हाला सांगितले आहे की याला तीन वेगवेगळ्या पिन्स असतात एक मूलतः ग्राउंड आहे दुसरा जो ऍक्च्युली सिग्नल सेंड करतो आणि तिसरा जो होल्टेज सेंड करतो साधारणतः ते 5 होल्ट असते हे 5 होल्ट असू शकते किंवा 3 3 होल्ट असू शकते या पर्टीकयूलर सेन्सर साठी ते 5 होल्ट आहे तर हे ब्लू कलर चे वायर बेसिकली जे 5 होल्ट ला कनेक्ट करत आहे हे मायक्रो कंट्रोलर आहे ज्याला सेंसर कनेक्ट केलेले आहे हे ब्लू कलर चे VCC 5 होल्ट ला कनेक्ट केलेले आहे तर आपल्याकडे हे ग्राउंड आहे ग्राउंड ब्लॅक कलर चे वायर आहे तरीही ब्लॅक कलरची वायर मायक्रो कंट्रोलर च्या ग्राउंड ला कनेक्टेड आहे आणि आपल्याकडेही वाईट कलरची वायर आहे जी बेसिकली टेंपरेचर व्हॅल्यू चा सिग्नल पाठविते ऍक्च्युल टेंपरेचर व्हॅल्यू सेंड केली जाते आणि ती ह्या पर्टीकयूलर वायर च्या माध्यमातून पाठविली जाते तर जेव्हा तुम्ही हे सगळे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर ला जोडणारा आहात तेव्हा हे असे दिसणार आहे बघा ते हे असे दिसणार आहे जसे मी तुम्हाला सांगत होतो टेंपरेचर सेन्सर हे खूप महत्त्वाचे आहेत मी तुम्हाला टेंपरेचर सेन्सर दाखविलेले आहे पण आपल्याकडे डिजिटल टेंपरेचर सेन्सर सुद्धा असते डिजिटल टेंपरेचर सेन्सर ची कार्यपद्धती ही अँनालाँग टेंपरेचर सेन्सर पेक्षा थोडीशी वेगळी आहे तर हे डिजिटल टेंपरेचर सेंसर चे उदाहरण आहे हे मॉडेल DS1621 आहे आणि हे पर्टिक्युलर सेन्सर 9 बिट्स टेंपरेचर डेटा जनरेट करते आणि हे डिजिटल सेन्सर 2 7 ते 5 5 होल्ट रेंजमध्ये ऑपरेट करते तर येथे युजर पर्टिक्युलर सेन्सर वापरून थर्मो स्टॅटिक सेटिंग डिफाइन करू शकतो आणि जसे तुम्ही इथे बघू शकता ते प्रोसेसर ला किंवा या मायक्रो कंट्रोलर युनिटमधील मायक्रो कंट्रोलर ला कनेक्ट केलेले आहे आणि आपल्याकडे ग्राउंड आहे VCC आणि हे मूलतः I2C बसवरील पोर्ट आहेत हे SCL मूलतः क्लॉक सिंच्रोनिझेशन साठी आहे आणि हे DA हे डेटा कॅरी करेल हे डेटा अक्विजिशन साठी तर I2C बस साठीहे पोर्ट आहे आणि हे रजिस्टर ते आहे जे पुल ऑन करते तर आपल्याकडे हे पुल ऑन हे रजिस्टर्स आहे जे मूलतः एका विशिष्ट पद्धतीने कनेक्टिविटी प्रोसेस साठी मदत करते म्हणून मी येथे ह्या पुल ऑन रजिस्टरसच्या जास्त खोलात जात नाही पण हे पुल ऑन रजिस्टर्स गरजेचे असते आणि आणि ते 4 7 ते 10 किलो होम्स च्या मध्ये काम करते तर मग अशाप्रकारे आपल्याकडे या डिजिटल सेन्सर्स कडून प्रोड्युस झालेले आउटपुट असते तर मग हे वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट आहे जे असू शकते तर मी तुम्हाला सांगितलेले आहे की आउट पुट म्हणून मूलतः 9 बिट्स टेंपरेचर डेटा जनरेट होतो आणि हे शेवटचे तीन बीटस आहेत ते येथे दाखवलेले आहेत आणि आपल्याकडे या सगळ्यांचे कॉम्बिनेशन आहे हे 000 हे असू शकते किंवा परमिट टेशन मूलतः परम्युटेशन 011 येथे ते 011 आहे मूलतः हे वेगवेगळे सेन्स आहेत मला म्हणायचे आहे की यापैकी 000 हा एक प्रकारचे सेन्सर कनेक्शन यापैकी एका सेंसर डिवाइस बरोबर असल्याचे दर्शवितो यानंतर 011 हे दुसऱ्या प्रकारच्या डिवाइस साठी यानंतर आपल्याला खूप सामान्यपणे वापरले जाणारे इंडस्ट्रियल सेन्सर यांच्याबद्दल बघावे लागेल जे की एक्सेलरोमीटरचा सेंसर आणि हे आहे ते एक्सेलरोमीटरचा सेंसर जे येथे दाखविलेले आहे ADXL335 एक्सेलरोमीटरचा हे अशा पद्धतीचे दिसते आणि हे त्याचे वेगवेगळे पिन कॉन्फिगरेशन हे एकसेलरोमीटर सेंसर हे मायक्रोकंट्रोलरला अशा पद्धतीने कनेक्टेड असते पहिले हे VCC संलग्नित आहे कार्यपद्धतीचे मॅक्सिमम होल्टेज नंतर तुमच्याकडे आहे ADC ADCI तर 0 ADC 0 1 2 आणि ग्राउंड आणि हे आहे जे एक डेटा कॅरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि आणि आपल्याकडे 3 ADC's का आहेत कारण एक्सेलरोमीटरचा डेटा X Y आणि Z या कॉर्डीनेट व्हॅल्यूज असतो आणि हे अनालोग होल्टेज प्रोसेसर मध्ये या पद्धतीने पोर्ट 0 1 आणि 2 यांच्या माध्यमातून कॅप्चर करायचे असते ते असे करायचे असते तर मी आता येथे तुम्हाला एक्सेलरोमीटरचा सेंसर चे उदाहरण दाखविणे हे आहे एक्सेलरोमीटरचा सेंसर हे आहे एक्सेलरोमीटरचा सेंसर हे खूपच छोटे आहे तुम्हाला ते येथे व्यवस्थित दिसणार नाही पण जर मी तुम्हाला हे पिन कॉन्फिगरेशन कसे वर्क होते याबद्दल सांगितले तर मला असे वाटते तुम्हाला ते बर्यापैकी कळेल तर येथे मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला त्याची काय गरज असते आपल्याकडे चार वायर्स आहेत मागे बघितलेल्या अँनालाँग टेंपरेचर सेन्सर प्रमाणे आपल्याकडे चार वायर्स आहेत तर आपल्याकडे आहे चार वायर्स आणि दोन रजिस्टर्स हे आहेत ते पुल ओंन रजिस्टर मी याबद्दल तुम्हाला पूर्वी सांगितलेले आहे हे आहे 2 पुल ओंन रजिस्टर तुम्ही इथे हे निळ्या रंगाचे बघू शकता हे रजिस्टर तर या पिन्स कशाशी संलग्नित आहेत कशाशी बरं त्या संलग्नित आहेत तर ही निळ्या रंगाची माफ करा ती तर ही पिवळ्या रंगाची आणि आणि करड्या रंगाची ही पण जी मूलतः ग्राउंड आणि VCC यांना कनेक्ट करते ती ग्राउंड आणि VCC यांना कनेक्ट करते लाल आणि ऑरेंज कलरच्या या एक्सेलरोमीटरच्या व्हॅल्यू मिळविण्यासाठी मदत करतात इथे तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने दिसत नाहीये कारण ते आकारमानाने खूपच छोटे आहे पण मला इथे तुम्हाला सांगायचे आहे कि तुम्ही या वेगवेगळ्या सेन्सर्स पैकी कुठलेही सेंसर घ्या त्याचे पिन कॉन्फिगरेशन बघा जर ते ओपन हार्डवेअर असेल तर तुम्हाला ह्या पिन कॉन्फिगरेशन चा सहज एक्सेस मिळेल आणि ह्या पिन कॉन्फिगरेशन पासून तुम्हाला कळेल की कुठली पिन मूलतः मायक्रो कंट्रोलर च्या कुठल्या पोर्ट ला कनेक्ट करते तर मग तुम्ही ते हे असे करता हे मूलतः तुम्ही सेन्सर आणि मायक्रो कंट्रोलर अशा पद्धतीने कनेक्ट करता हे एक्सेलरोमीटर सेन्सर आहे आपल्याकडे हे दुसरे सेन्सर आहे जे जे खूपच कॉमनली इंडस्ट्री मध्ये कामाला येते जे की गॅस सेंसर आणि येथे गॅस सेन्सरचे चे वेगवेगळे प्रकार आहेत हा MQ 2 हा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स मध्ये खुपच कॉमनली वापरला जाणारा गॅस सेन्सर आहे हा अँनालाँग गॅस सेन्सर आहे येथे आपल्याकडे तीन पिन आहेत एक आहे मॅक्सिमम होल्टेज VCC नंतर आपल्याकडे ग्राउंड आहे ग्राउंड हे मूलतः 0 होल्ट असते हे तुमच्या प्लस 5 होल्ट किंवा प्लस 3 5 होल्ट आणि नंतर तुमच्याकडे आहे हे ADC कुठलेही ADC हे एक असते जे ऍक्च्युली गॅस सेंसर मध्ये जे काही सेन्स झाले ते वाहून नेण्याचे काम करते हे गॅस सेंसर मूलतः वेगवेगळ्या गॅसचे कॉन्सन्ट्रेशन मोजते आणि शोधते आणि हे अशा पद्धतीने बनविलेले असते की ते LPG प्रोपेन आणि हायड्रोजन चे कॉन्सन्ट्रेशन अँनालाँग होल्टेज च्या फॉर्ममध्ये मॉनिटर करते तर मग पूर्वीप्रमाणेच मी येथे तुम्हाला गॅस सेंसर चे उदाहरण दाखविते तर मला इथे तुम्हाला गॅस सेन्सर दाखवू द्या तर हा आहे गॅस सेंसर हा गॅस सेंसर आहेआणि हा गॅस सेन्सर मूलतः पूर्वीच्या सेन्सर प्रमाणे आहे तुम्ही इथे 3 पिन बघू शकता 3 पिन 3 पोर्ट तर तुम्हाला हे माहिती असले पाहिजे जे मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे हे मूलतः कुठली पिन ही कशाला दर्शविते तर मग रेड ही मूलतः साठी असते हे रेड वायर्स जे 5 होल्टसाठी पोर्ट असते हे रेड वायर VCC ला कनेक्ट करते तर येथे तुमच्याकडे एक दुसरी पिन आहे ह्या पर्टिक्युलर सेन्सर मध्ये ती ज्या पद्धतीने बनविलेली आहे तेथे ती डिजिटल आउटपुट देते ती आपण कनेक्ट करणार नाही कारण आपण अँनालाँग प्रकारांमध्ये इंटरेस्टेड आहोत ज्याचे आउटपुट हे अँनालाँग असेल हे अँनालाँग आउटपुट हिरव्या रंगाच्या वायरच्या माध्यमातून या सेन्सर पासून मायक्रो कंट्रोलर ला कनेक्टेड आहे आणि हे ऍक्च्युली तेच आहे ज्यातून गॅस कॉन्सन्ट्रेशन बाबतचा सिग्नल येतो आणि नंतर आपल्याकडे ग्राउंड आहे हे ग्राउंड बेसिकली तेच आहे जे आपण ब्लॅक वायरने कनेक्ट केलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर ला कनेक्ट करू शकता तर मी येथे तुम्हाला तीन उदाहरणं दाखविलेले आहेत पहिले अँनालाँग टेंपरेचर सेंसर चे त्यानंतर मी तुम्हाला एक्सेलरोमीटर सेंसर चे उदाहरण दाखविले आणि ते मायक्रो कंट्रोलर ला कसे कनेक्ट होते तेही दाखविले आणि आता हे येथे आपण गॅस सेंसर आणि आणि त्याचे मायक्रो कंट्रोलर बरोबरचे चे कनेक्शन हे बघितले तर टेम्परेचर सेन्सर हे पेट्रोकेमिकल Petrochemical डिफेन्स एरोस्पेस कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोटिव्ह आणि इतर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स मध्ये फार उपयोगाचे आहे फार्मासिटिकल इंडस्ट्री सुद्धा लिक्विडचे तापमान मोजण्यासाठी टेम्परेचर सेन्सर चा मोठ्या प्रमाणावर वापर करतात टेंपरेचर सेंसर शिवाय तेथे मॅग्नेटोस्ट्रीक्टिव्ह सेन्सर्स वापरले जाऊ शकतात जे बेसिकली फेरो मॅग्नेटिक मटेरियल मधील वेळ परत्वे बदलणारे स्ट्रेससेस किंवा स्ट्रेन्स Stresses or strains मेजर करतात हे बहुदा स्टील पाईप इन्स्पेक्शन साठी मशिनरी कंडिशन मॉनिटरिंग साठी आणि वेहिकल सेफ्टी तपासण्यासाठी वापरले जातात दुसरे इंडस्ट्रियल सेन्सर्स म्हणजे टॉर्क सेंसर प्रेशर सेंसर व्याक्युम सेंसर एक्सेलरेशन सेंसर स्पीड सेंसर पी आय आर सेंसर पी आय आर सेन्सर्स हे मनुष्याच्या शरीरा तून वातावरणात निघणारे इन्फ्रारेड रेडिएशन डिटेक्ट करते याचा उपयोग ऑटोमॅटिक डोअर बेल जवळ असणारे व्यक्ती ओळखणे एलेव्हेटर कॉमन स्टेअरकेस आणि शॉपिंग मॉल येथे होतो पी आय आर सेंसर हे खूप कॉमनली वापरले जातात खरेतर आय आर म्हणजे इन्फ्रारेड तर हे मूलतः इन्फ्रारेड रेडिएशन वर आधारित असते आपल्याकडे आणखी दुसरे वेगवेगळे सेन्सर्स पण आहेत जसे की इमेज सेंसर अल्ट्रासोनिक सेंसर अल्ट्रासाउंड सोडणारे साऊंड वेव्हस पाठविल्या जातात हे अल्ट्रासोनिक सेंसर र्याचदा ऑब्जेक्ट डिटेक्शन साठी वापरले जातात डिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जातात डायनामिक बॉडी ओळखण्यासाठी वापरले जातात टँक मधील लिक्विड लेवल मॉनिटर करण्यासाठी वापरले जातात कचरा मॉनिटरिंग साठी वापरले जातात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑटोमोबाईल आणि मनुष्य ओळखण्यासाठी वापरले जातात इंडस्ट्रियल एप्लीकेशन साठी लागणारे दुसरे सेन्सर्स जसे की ऑप्टिकल सेंसर रेडिएशन सेंसर लेवल सेंसर फ्लो सेंसर टच सेंसर गॅस सेंसर इत्यादी पॉसिबल आहेत तर या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल सिनॅरिओ मध्ये स्मार्ट ऍप्लिकेशन्स बनविण्यासाठी वेगवेगळ्या टाईपच्या सेन्सर्स चा कसा उपयोग होतो ते पाहिले आपण तीन प्रकारच्या सेन्सर्सचे पिन कॉन्फिगरेशन पाहिले अँनालाँग टेंपरेचर सेंसर नंतर एक्सेलरोमीटरचा सेंसर आणि तिसरे गॅस सेंसर आणि हे सगळे वेगवेगळे प्रकारचे सेंसर आहेत त्यांचे पिन कॉन्फिगरेशन आणि ते मायक्रो कंट्रोलर ओपन हार्डवेअर मायक्रो कंट्रोलर यांच्याशी कसे कनेक्ट होतात हेही आपण पाहिले आणि हा छोटासा बिल्डींग ब्लॉक आहे जो पुढे एक्सपांड होतो पुढे स्मार्ट फॅक्टरीज बनविण्यासाठी एक्सटेंड केल्या जातो स्मार्ट फॅक्टरी मधील स्मार्ट एप्लिकेशन साठी इत्यादी येथे काही रेफरन्स दिलेले आहेत जे तुम्ही बघू शकता आणखी बरेच स्मार्ट सेन्सिंग आहे आणि हा एक मोठा टॉपिक आहे सेन्सर्स हाच एक मोठा टॉपिक आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या सेन्सर्स वर भरपूर साहित्य मिळेल हे सेन्सर्स कशा पद्धतीने बनविले आहे आणि बरंच काही त्यात मिळेल असे काही लोक आहेत की जे फक्त सेन्सर फेब्रिकेशन वर काम करतात आणि एका प्रकारच्या सेन्सर फॅब्रिकेशन साठी पहिल्या वेळेस बरेच महिने ते बरेच वर्ष लागू शकतात जर तुम्ही नवीन कुठला सेंसर पहिल्यांदाच घेऊन येत असाल तर कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या कॉम्प्लेक्स सिटी वर हे सगळे अवलंबून आहे पर्टीकुलर सेन्सर च्या डिझाईन बनविण्यासाठी बरेच महिने ते बरेच वर्ष लागू शकतात आणि हे त्यापैकी काही कॉमन सर्च आहे जे मी तुम्हाला दाखविलेले आहे ते बाजारात रेडीली अवेलेबल आहेत तर तुम्हाला खरंतर कुठल्याही पर्टीकुलर सेन्सर च्या डिझाईन बद्दल काळजी करण्याची गरज नाही त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग ची आणि फेब्रिकेशन ची सुद्धा कारण हा कम्प्लीटली वेगळी गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपण त्यात खूप इंटरेस्ट घेत नाही आणि आपण त्यामध्ये खूप खोलवर जात नाही तो पर्यंत आपण सेन्सर फेब्रिकेशन मध्ये प्राविण्य मिळू शकत नाही तर हे सोप आहे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे तर याबरोबरच आपण पार्ट वन च्या शेवटी आलेलो आहोत आणि पार्ट टू मध्ये हे आपण बेसिकली आपण या वेगवेगळ्या सेन्सर्स पैकी एक सेंसर गॅस सेंसर घेऊ आणि त्याबद्दल डिटेल मध्ये बघू आणि हे गॅस सेन्सर कसे बनवतात हे बघू तर मी तुम्हाला स सेन्सर चा वर्किंग प्रिन्सिपल कसा असतो हे दाखवेल धन्यवाद